सर्वांचे स्वागत आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या काही महत्वाच्या संकल्पना मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या काही तंत्रांबद्दल चर्चा केल्यानंतर आता आपण शेवटचे तंत्र शेवटची संकल्पना जी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग बरोबर आहे त्याकडे वाटचाल करीत आहोत या विषयाचा अंतिम हेतू हा आहे की हिशेब करण्याचे क्षेत्रआणि संघटना यांचे यशस्वीपणे कसे मॅनेजमेंट करावे आणि निर्णय घ्यावे व्यवस्थापनाने नेहमीच असे निर्णय घ्यावेत जे संघटनेच्या आणि त्यातील सर्व भागधारकांच्या फायद्यासाठी असतील प्रत्येक कंपनी काही उद्दिष्टे लक्षात घेऊन तयार केली जाते आणि ती उद्दीष्टे प्राप्त करणे म्हणजे प्रत्येक संस्थेचे अंतिम उद्दीष्ट असते आणि तेथे आपला अर्थ भिन्न संकल्पना भिन्न तंत्र भिन्न प्रक्रिया वापरणे आवश्यक आहे जेणेकरून इच्छित परिणाम साध्य करता येतील जेव्हा आपण मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमबद्दल आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगबद्दल बोलता तेव्हा आपण संस्थेमध्ये जे काही करतो ते आर्थिक किंवा आर्थिक नसलेल्या अटी असू शकते त्यामागील अंतिम हेतू हा आहे की सर्व भागधारकांनी त्याच्या शक्य तितक्या चांगल्या स्तरावर योगदान देणे आणि नंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे जेव्हा आपण मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टमबद्दल बोलत असतो तेव्हा आपण भविष्यात ते काय करणार आहेत या नियोजनाबद्दल आणि नंतर संस्थेच्या कार्यात योग्य नियंत्रण ठेवण्याबद्दल काहीतरी बोलतो तर सुरुवात ही नियोजन असते आणि अंत म्हणजे नियंत्रण होय याचा अर्थ असा की एक संपूर्ण मोठी प्रक्रिया आहे ज्यात जिथे आपण त्यास एक शब्द किंवा अंमलात आणण्याचा एक मार्ग म्हणून संबोधत आहात अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश असतो तर तुम्ही योजना आखता लक्ष्य निश्चित करता उद्दिष्टे निश्चित करता बजेट वापरणे असो किंवा कॉस्टशीट तयार करणे असो आतापर्यंत आम्ही इतर टेक्निक्सवर चर्चा केली तेव्हा आपण कॉस्ट किंवा किंमतीच्या स्टेटमेंटसह प्रारंभ केला नंतर आपण बजेटेड कॉस्टशीट स्टॅंडर्ड कॉस्टशीट आणि मग ती स्टॅंडर्ड कॉस्टशीट वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी पर युनिट इच्छित किंमत मिळविण्याकरिता आणि कॉस्टशीट तयार करुन ते देण्यास मार्गदर्शक म्हणून राहते वेगवेगळे भागधारक अंतर्गत भागधारक वेगवेगळे विभाग युनिट्स आणि संस्थेच्या सबयूनिट म्हणजे उत्पादनाची एकूण किंमत यापेक्षा जास्त नसावी हे सूचित होते या मर्यादेपर्यंत किंवा या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे तर आम्ही किंमत पत्रक तयार करतो कॉस्टशीट मार्गदर्शक आणि किमान बेंचमार्कचा उद्देश पूर्ण करते जर खर्च त्यापेक्षा जास्त वाढला असेल तर पुन्हा त्यामागील कारणे शोधून काढावी लागतील आणि ती जर आपल्या नियंत्रणाखाली असेल तर आपण उद्दिष्टे साध्य केली आहेत त्यानंतर आपण पुढील ऑर्गनायझेशन स्तरावरील मॅक्रो टेक्निककडे आणि ते म्हणजे बजेट आपण मास्टर बजेटबद्दल बोललो आपण फ्लेक्झिबल बजेटबद्दल बोललो आणि बजेटमध्ये काय करतो बजेटमध्ये काय सामील होते बजेटची संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबद्दल बोललो आपण हे पाहिले आहे की ऑपरेटिंग बजेटपासून फायनान्शिअल बजेटपर्यंत विक्रीसाठी किंमत मोजावी लागते आणि बजेटेड इन्कम स्टेटमेंटचा शेवट करून आपण बजेटेड बॅलन्सशीटकडे वळू तर याचा अर्थ असा की आपण पूर्वी किंवा त्यापूर्वी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे बजेटमधील फायनान्शिअल स्टेटमेंट तयार करावे लागेल संपूर्ण प्रक्रिया नियोजन असते परंतु त्यास संपूर्णपणे कंपनीच्या मॅक्रो लेवल प्लानिंग असे म्हणतात कॉस्टशीट ही संपूर्ण संस्थेसाठी आणि केवळ एका प्रॉडक्टसाठी असते यानंतर आपण स्टॅंडर्ड कॉस्टिंग प्रोसेसबद्दल बोलू स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये आपण पुन्हा विक्रीच्या बाबतीत किंमतीच्या संदर्भात खर्चाच्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात मानल्या जाणाऱ्या ओव्हरहेड्सच्या संदर्भात आणि नंतर त्या बेंचमार्कचे निराकरण करण्याबद्दल काही बोललो त्यामुळे लोकाना लोक यावरलक्ष केंद्रित करता येईल आणि हे स्पष्ट होईल की निर्माण होणार्या प्रत्येक प्रोडक्ट्सची स्टॅंडर्ड कॉस्टिंगची काळजी कशी घेता येईलआणि एकदा हे क्लिअर झाले कि मग उत्पादन प्रक्रियेतील सगळ्या युनिट्स किंवा सबयुनिट्ससाठी त्याची अंमलबजावणी करता येईल अगदी कच्च्या मालाच्या खरेदीपासून ते अंतिम प्रॉडक्ट तयार होईपर्यंत तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समजा आपण लोकांना हे सांगत आहोत की ही स्टॅंडर्ड मटेरियल कॉस्ट असावी ही स्टॅंडर्ड लेबर कॉस्ट असावी ही एकंदर स्टॅंडर्ड ओव्हरऑल कॉस्ट असावी आणि आपल्याला असे करावे लागेल प्रॉडक्टची ओव्हरऑल कॉस्ट प्राप्त करता येईल आणि नंतर आम्ही त्यातील वेरिएशन मोजू तर तिथेही आपल्याला योजना आखावी लागेल कार्यान्वित करावी लागेल आणि नंतर त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल त्यानंतर आपण स्टॅंडर्ड तयार करतो ठरवतो आणि मग प्रत्यक्ष कामगिरी व प्रॉडक्टची निर्मिती करतो आणि नंतर दोन किंमतींची मोजणी करतो एक किंमत प्रॉडक्ट कॉस्ट व दुसरी म्हणजे बजेट खर्च वास्तविक किंमत आणि अंदाजपत्रक खर्च आणि मग आपण वेरिएशन किंवा डेविएशन शोधण्याचा प्रयत्न करतो तर अंतिम उद्देश योग्य कॉस्ट कंट्रोल आहे मॅनेजमेंट कंट्रोल हे एक मोठे कार्य आहे ज्यामध्ये कोणत्याही संस्थेच्या सर्व फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल कार्यांचा समावेश असतो परंतु कॉस्ट कंट्रोल हे कार्य असे म्हणतात जे संस्थेच्या फक्त खर्चाच्या भागाशी किंवा प्रॉडक्टच्या खर्चाच्या भागाशी जोडले जाते मग आपण पुढे जाऊ पुढील भाग मार्जिनल कॉस्टिंग मार्जिनल कॉस्टिंग हे एक तंत्र म्हणून देखील ओळखले जाते जिथे आपण म्हणतो की ही परिस्थिती अनुकूल नसल्याशिवाय आम्ही काही काळ बाजारात राहण्याची योजना आखत आहोत किंवा काही काळापूर्वी बाजारात ही काही वेगळी आव्हाने येऊ शकतात आमचा असा अंदाज आहे की भविष्यात परिस्थिती सुधारेल असे सांगून ही प्रक्रिया सुधारेल परंतु सध्या बाजारातील गतिशीलतेत काही तात्पुरते बदल झाल्यामुळे आम्हाला बाजारपेठ ऑपरेट करणे अवघड होत आहे तर आपण योजना आखावी लागेल कि आपण व्हेरिएबल कॉस्ट किंवा मार्जिनल कॉस्ट वसूल करू शकतो का आणि फिक्स्ड कॉस्टच्या वसुलीला आपण थोडे पुढे ढकलू अडचणीची स्थिती किंवा कडक स्परधा नियंत्रित करण्याचे एक तंत्र आहे किंवा व्यवसायाच्या संघटनेने असे म्हटले आहे किंवा बाजारात काही विलक्षण परिस्थिती उद्भवू शकते असे म्हणता येईल त्यानंतर आपण पुढील कृती आधारित किंमतीबद्दल बोलू ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचा अंतर्गत प्रॉडक्टची अचूक किंमत कशी मोजायची प्रॉडक्टची अचूक किंमत कशी वापरावी आणि खर्च नियंत्रणात कसे ठेवता येईल याबद्दल शिकलो आता आपण खर्च पत्रकाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करु जिथे आपण एकूण खर्च प्रणाली किंवा शोषण प्रणाली वापरतो आणि येथे आपण संपूर्ण खर्च प्रणालीच्या त्रुटी सोडवून सुधारित खर्च प्रणालीची संकल्पना वापरण्याचा प्रयत्न करु आतापर्यंत आपण शिकलेल्या या सर्व तंत्राच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जर आपण लक्ष दिल तर आत्तापर्यंत शिकलेल्या पाचही तंत्रांमध्ये आपण कुठेतरी कशासाठी तरी योजना आखत आहोत अंमलात आणत आहोत आणि मग आपण प्रत्यक्ष कामगिरीशी तुलना करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर अंतिम उद्देश म्हणजे नियोजन अंमलबजावणी आणि नियंत्रण आणि थोडक्यात आपण याला एकंदर व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली म्हणून संबोधू यापूर्वी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम म्हणजे काय आणि आपण पूर्ण व्यवस्थापन नियंत्रण अंमलात आणू किंवा साध्य करू शकतो असा कोणता मार्ग आहे आणि लेखाची जबाबदारी कोणती आहे याची योग्य कल्पना काय आहे या विषयावरील चर्चा सोडविणे याचा मला अपेक्षित आहे चला तर मग आता व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीबद्दल बोलू जर तुम्ही मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टमबद्दल चर्चा केली असेल तर पहिला प्रश्न म्हणजे मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम म्हणजे काय आणि माहिती एकत्रित करणे आणि वापरणे हे तंत्रांचे तार्किक एकत्रीकरण आहे आपण या विषयात जे काही करत आहोत ते म्हणजे आपण माहिती गोळा करीत आहोत आपण किंमत आणि फायदे विश्लेषणाच्या आधारे निर्णय घेण्यासाठी घेत असलेल्या माहितीचा वापर करीत आहोत आणि आपण निश्चित केलेल्या अंमलबजावणीपेक्षा कमी खर्च कमी आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत ती विशिष्ट गोष्ट नसेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर ही माहिती संकलनाची एक संपूर्ण प्रक्रिया आहे जी व्यवस्थापनासमोर सादर केली जाऊ शकते आणि वरच्या किंवा मध्यम स्तरीय व्यवस्थापनाद्वारे योग्य ते निर्णय घेण्यास सुलभ करते तर आपण येथे तीन गोष्टी करतो आपण नियोजन आणि नियंत्रण करतो प्रेरणा घेऊ आणि मूल्यमापनासाठी जाऊ नियोजन आणि नियंत्रण योग्य म्हणजे नियोजन आणि नियंत्रण जे आपण यापूर्वी शिकत होतो आपण नियोजन आणि नियंत्रणासाठी वापरत असलेली मानक किंमत नियोजन आणि नियंत्रण यासाठी वापरत आहोत काही प्रमाणात आपण असे म्हणू शकतो की आपण नियोजन आणि नियंत्रणासाठी सीमान्त किंमत वापरत आहोत आणि आपले नियोजित उद्दिष्टे साध्य झाली आहेत आपण जे काही नियोजित केले आहे आपली उद्दीष्टे साध्य झाली आहेत आपले एकूण लक्ष्य साध्य केले आहे मग काय होते आपले कर्मचारी सर्व भागधारक खालपासून वरपासून खालपर्यंत ते प्रेरक राहतात आपण प्रोत्साहित करतो की आपली लक्ष्ये ठेवली तरी आपण ती लक्ष्य साध्य केली आहेत आपण त्या गरजा पूर्ण करू शकलो आहोत यासाठी त्यांना प्रोत्साहन वाटते मॅनॅजमेण्ट नियंत्रण प्रणालीचा हेतू म्हणजे प्रेरणा योग्य आणि सतत मूल्यमापन सारखे काहीतरी आहे एखाद्या वेळी असे वाटते की फक्त आपण सतत मूल्यमापन प्रणालीच्या प्रक्रियेसाठी जात आहोत आपण त्या गोष्टींचे मूल्यांकन करत आहोत आपल्याबद्दल आपले म्हणणे जाणून घेत राहतो आपले कार्यप्रदर्शन जेथून सुरु करावे लागेल जिथे आपल्याकडे आहे यामध्ये कोणते अडथळे आहेत आणि ते कसे दूर करायचे आणि लक्ष्य कसे मिळवायचे यामध्ये काय आहे हे बघावे लागते म्हणून नियोजन आणि नियंत्रण सर्व भागधारकांचे प्रेरणा आणि सतत मूल्यमापन हे कोणत्याही संस्थेत अत्यंत कार्यक्षम आणि प्रभावी व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची अंमलबजावणी करणारे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत आता जेव्हा आपण या व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीबद्दल बोलतो तेव्हा आपण या प्रकारच्या संरचनेचे अनुसरण करतो या प्रकारच्या संरचनेत असे म्हणता येईल की आपण या गोष्टीपासून सुरुवात करतो सेट केलेल्या उद्दीष्टांसह प्रारंभ करतो आणि लक्ष्य मोजतो सर्व प्रथम आपल्याला जिथे जायचे आहे तेथे लक्ष्य निश्चित करावे लागेल कोणत्याही व्यवसाय संस्थेसाठी जे आगामी वर्षात पुढच्या वर्षी २०२० म्हणजे कंपनीचे एकूण बाजारपेठ किती असावी याचा अर्थ असा होतो की कंपनी ज्या बाजारात कार्यरत आहे आपल्याला संपूर्णपणे त्या बाजाराचा बाजार आकार माहित आहे आणि त्या बाजारामध्ये आपला वाटा काय असावा याचा अर्थ बाजारात आपला किती वाटा आहे ते उपलब्ध असलेल्या एकूण बाजारपेठेतून हे आपले उद्दीष्ट आहे स्थानिक बाजारपेठेत विविध देशांच्या बाजारपेठेत आपली विक्रीची पातळी किती असावी स्थानिक कंपनी म्हणुन आपल्याला आनंद झाला आहे की आपण एक राष्ट्रीय कंपनी किंवा आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी बनू इच्छित आहोत आपण लक्ष्य ठेवले प्रत्येक उद्योजक प्रत्येक व्यावसायिकाने जेव्हा जेव्हा जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू केला तेव्हा त्यांचा उद्देश असा होता की मी आज ही कंपनी सुरू करीत आहे आणि माझे उद्दीष्ट 10 वर्षापूर्वीचे आहे जे मला या कंपनीला राष्ट्रीय स्तरावर पहायचे आहे उदाहरणार्थ जेव्हा कार्सन भाईनी निरमा तयार केली तेव्हा त्याने नक्कीच विचार केला असावा की माझे उत्पादन वॉशिंग पावडर जर बाजारात यशस्वी झाले तर नक्कीच आज मी एक साधन म्हणून सुरू करत आहे त्यानी बाजारपेठेत उत्पादनाचे विनाशुल्क वितरण सुरू केले मग त्यानी व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू केले आणि बाजारात त्याची विक्री सुरू केली आणि मग जेव्हा विक्री झाली तेव्हा लोकांना उत्पादन आवडले तेव्हा त्यानी लक्ष्य निश्चित केले असावे की काही कालावधीनंतर मी हे राष्ट्रीय स्तरावर नेईन तर मला वाटते की ते लक्ष्य गाठण्यात खूप यशस्वी झाले आणि एकदा आपण राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे लक्ष्य गाठले आहे तर आपण विचार करू शकतो की देशाच्या सीमा ओलांडून पुढे जावे की नाही किंवा आजूबाजूचा दुसरा मार्ग असू शकतो की आपण देशाच्या चार भिंतींमध्येच राहू आपण अगदी बाहेर जाऊ शकणार नाही कारण आपल्याला त्या बाजारपेठे व यंत्रणेचे ज्ञान नाही म्हणून आपण काय करूया आपण त्या चार भिंतींच्या आतच राहू देश आणि देशाच्या त्या चार भिंतींमध्ये आम्ही विविधता आणू म्हणून आम्ही निरमा प्रमाणेच वेगवेगळे प्रॉडक्ट सुरू करू त्यांच्याकडे इतर देशांमध्ये एजन्सी आहेत पण एक आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून त्यांच्याकडे भारताबाहेर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा नाहीत त्यांच्याकडे केवळ भारतातच उत्पादन सुविधा आहे आणि मग ते त्यांची उत्पादने इतर देशांतही निर्यात करतात म्हणूनच जर इतर देशांमध्ये तुमची उपस्थिती असेल तर तुमचे उत्पादन इतर देशांत दिसून येईल मग तुम्ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहात पण बहुराष्ट्रीय कंपनी नाही कारण बहुराष्ट्रीय कंपनीसाठी तुम्हाला स्वतःच्या अर्थव्यवस्थेबाहेर उत्पादन सुविधा निर्माण करावी लागेल त्यांची रणनीती आपल्या देशातील चार भिंतींमध्ये आपली उत्पादन सुविधा राहिली पाहिजे आणि मग विविधता आणली पाहिजे तर त्यांनी डिटर्जंट्समधून विविधता आणली आहे आता ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये आहेत ते स्वच्छतागृहात आहेत ते साबणांमध्ये आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात शिक्षणात आहेत तर भिन्न क्षेत्रे ते योग्य आहेत विविधता एकूणच आपल्याला कंपन्यांचा गट तयार करावा लागेल आणि संपूर्ण हक्काच्या एका गटाच्या वळणाची काळजी घ्यावी लागेल तर त्या बाबतीत उद्दीष्टे निश्चित करणे लक्ष्य निश्चित करणे ही पहिली महत्वाची गोष्ट आहे आणि नंतर त्या ध्येय आणि लक्ष्यात आपण योजना सुरू करा पहिल्या एका वर्षात आपण काय करणार आहोत आपण लक्ष्य कसे प्राप्त करणार आहोत आणि ते लक्ष्य कसे मिळवणार आहोत आणि मग त्या योजनांनुसार आपण असे म्हणत आहोत की उत्पादनाचे सर्व घटक एकत्र आणले जातील ठेवा आणि कार्यवाही सुरू करा उत्पादन प्रक्रिया प्रारंभ करा मग आम्ही या मूल्यांकन प्रक्रिया निरंतर मूल्यांकन प्रक्रिया आणि नंतर आपण आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवू कामगिरीवर नजर ठेवू आणि नंतर पुढच्या भागाचे मूल्यांकन आणि बक्षिसेकडे जाऊ एकदा आपण जे काही ठरवले आहे ते आपल्या उद्दीष्टांनुसार किंवा लक्ष्य आणि उद्दीष्टांपेक्षा कधीकधी जास्त असल्याचे आपल्याला दिसले तर आपल्याला कर्मचार्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे हे मानावे लागेल त्याचे कौतुक करावे लागेल आणि त्यास योग्यच बक्षीस द्यावे लागेल आणि त्याच वेळी आपण अभिप्राय देखील घेऊ आणि जुन्या उद्दीष्टांना रीसेट करु काही काळ सुधारित उद्दिष्टे सुधारित उद्दिष्टे काहीतरी नवीन काहीतरी वेगळे बरोबर असू शकते ध्येय निश्चित करणे नियोजन आणि अंमलबजावणी करणे अहवालाचे निरीक्षण करणे आणि नंतर मूल्यांकन करणे आणि लोकांना बक्षीस देणे आणि नंतर लक्ष्ये सुधारित ध्येय आणखी मोठे ध्येय निश्चित करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे तर या प्रकरणात आपण असे म्हणू शकतो की अभिप्राय आणि शिक्षण एक आहे सतत प्रक्रिया हा अभिप्राय आणि शिकणे आपण येथे देखील दर्शवित आहोत कारण प्रत्येक चरण आपल्या कार्यप्रदर्शन अंमलबजावणी आणि नियंत्रणाच्या प्रत्येक चरणात आपल्याला सतत अभिप्राय आवश्यक आहे उदाहरणार्थ लक्ष्य ठरवण्याच्या बाबतीत आपण जे काही लक्ष्य ठेवले ते लक्ष्य अगदी सहजपणे प्राप्त करू शकू म्हणजे शिकणे म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा आपण लक्ष्य निश्चित करतो तेव्हा ते थोडे मोठे लक्ष्य उच्च उद्दिष्टे बनतात जेणेकरुन आपण एक पाऊल उंच जाऊ शकतो नियोजन व अंमलबजावणीबद्दल आपण असे म्हटले आहे की अंमलबजावणीच्या विविध पद्धती किंवा बाजारात विक्री आणि वितरण किंवा कदाचित जाहिराती देखील लागू केल्या आहेत तर कोणत्या पद्धती कोणत्या चांगल्या आहेत कोणत्या पद्धती सुधारणे आवश्यक आहे याचा आपण काहीसा अभिप्राय मिळाल्यास पद्धती सोडल्या पाहिजेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की वेगवेगळ्या प्रक्रियांकडून सतत अभिप्राय आवश्यक असतो आणि आपण ज्या सिस्टम आणि उपप्रणालीचा अवलंब करतो आणि अनुसरण करतो आणि त्या आधारे आपण त्या शिक्षणाच्या आधारे सुधारणांसाठी जात आहोत देखरेख देखील आपल्याला नियमित अभिप्राय आणि सतत मूल्यमापन देखील मिळते आणि त्या अभिप्रायाच्या आधारे आम्ही संपूर्ण प्रक्रिया सुधारण्यासाठी जातो आणि हे सर्व व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीबद्दल आहे पुढील काही स्लाइड्समध्ये वेगवेगळी तंत्रे उपलब्ध आहेत मी आपल्याशी चर्चा करीन की व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली कशी सुलभ करता येईल मूलभूत परिसर म्हणजे काय लक्ष्य निश्चित करणे नियोजन करणे अंमलबजावणी करणे आणि नंतर आपले कार्यप्रदर्शन लक्ष्यापर्यंत आहे की नाही हे मोजण्याचे काम मार्कांपर्यंत आहे की नाही आणि मग ते अपयशांकडून शिकून घ्या आणि ते मार्क असेल तर पुढे जा सुधारणा म्हणजे आम्हाला या व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीमध्ये करायचे आहे तर याचा अर्थ असा आहे की हे पुढील स्पष्टीकरण उद्दीष्टे आणि कामगिरी निर्धारित करणे आहे कारण आपल्याला नियोजनापासून सुरुवात करावी लागेल त्या व्यापक नियोजित लक्ष्यांच्या आधारे आपल्याला उत्पादनांच्या दृष्टीने काही विशिष्ट उद्दिष्टे ठरवाव्या लागतील विक्रीच्या बाबतीत नफ्याच्या बाबतीत वितरणाच्या संदर्भात जाहिरातीच्या संदर्भात आणि नंतर काही कामगिरीच्या उपायांची ओळख घ्यावी लागेल काही कार्यक्षमता उपाय असे म्हणतात की उदाहरणार्थ आपण ज्या उत्पादनामध्ये आहोत त्या उत्पादनासाठी बाजारात उत्पादनांच्या निरनिराळ्या पद्धती उपलब्ध आहेत तर कोणती पद्धत आपल्यासाठी चांगली आहे कोणती पद्धत आपल्यासाठी चांगली नाही कोणती पद्धत अवलंबली पाहिजे कोणती पद्धत अवलंबली जाऊ नये कारण कोणती किंमत मोजावी सर्वात मूल्यवर्धक आहे सर्वात फायद्याचे आहे त्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल त्यामुळे उत्पादनापासून वितरण जाहिरात आपले नियंत्रण सर्व काही आपले उपाय महत्वाचे आहेत आणि अव्वल व्यवस्थापन हे संघटनेचे लक्ष्य उपाय आणि लक्ष्य विकसित करते ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गंभीर प्रक्रिया देखील ओळखतात गंभीर घटक कोणते आहेत आपल्याकडे सर्वकाही असू शकते परंतु उदाहरणार्थ जर दिवसा 24 तास वीज उपलब्ध नसेल तर आपण इच्छित उद्दिष्टे कशी मिळवू शकता म्हणून आम्हाला हे निश्चित केले पाहिजे की वीज कंपनी किंवा पॉवर संस्था किंवा पॉवर बोर्डाकडून जे काही शक्ती येईल ते ठीक आहे आम्ही ते वापरु नंतर उर्वरित कालावधीसाठी24 तास आम्ही आमची स्वतःची शक्ती निर्माण करू आणि आम्ही हे सुनिश्चित करू की 24 तासांचा हा प्रकल्प चालू असेल म्हणून गंभीर घटक म्हणजे आम्हाला आपल्याकडे सर्व काही ठिकाणी आहे हे शोधणे आवश्यक आहे परंतु काहीतरी काही महत्वाचे घटक किंवा उत्पादन योग्य ठिकाणी नाही आपण त्या उत्पादनासाठी जाण्याचा अर्थ कसा विचार करू शकता याचा अर्थ गंभीर प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे तर सहजपणे उपलब्ध असलेल्या एकूण आवश्यक माहिती काय आहेत जे सहजपणे उपलब्ध आहेत आणि अतिशय अवघड मार्गाने उपलब्ध आहेत त्या आपण उपलब्ध असलेल्या सुविधा अडथळे आणि इतर गोष्टी सांगाव्या लागतील आणि शेवटी घ्या एक निर्णय जेणेकरून आपली उत्पादन प्रक्रिया सतत आणि नियमित आहे हे सुनिश्चित करा उद्दीष्टे उद्दीष्टे आणि परफॉरमन्स उपाय सेट करणे किंवा आम्ही गंभीर प्रक्रिया व्यवस्थापक आणि खालच्या स्तराचे व्यवस्थापक याबद्दल चर्चा करतो ज्या प्रत्येक उद्देशासाठी विशिष्ट कार्यप्रदर्शन उपाय विकसित करतात आपले उत्पादन चे महत्त्वपूर्ण घटक कच्चा माल देखील असू शकतात ते सामर्थ्य देखील असू शकतात हे इतर कोणत्याही इनपुट देखील असू शकतात हे काही तांत्रिक मनुष्यबळ देखील असू शकते म्हणून काही लोकांना जबाबदार धरले जाते आणि ते त्या संस्थेचे कार्यनीतिक लोक आहेत जे खात्री करतात की त्या निविष्ठांची व्यवस्था कशी करावी लागेल जिथून त्या आदानांची व्यवस्था करावी लागेल जेणेकरुन ही प्रक्रिया गंभीर होण्यामुळे ती आमच्याकडे सर्वकाळ उपलब्ध असेल आणि एक अतिशय महत्वाची भूमिका निभावणार आहे आता संघटनांची उद्दीष्टे संस्थेची उद्दीष्टे कोणती आहेत आणि आपण ती कशी सेट करणार एक योग्य डिझाइन केलेले व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली निर्णय घेण्याच्या प्रक्रियेस मदत करते आणि त्यास समन्वय देते आणि संपूर्ण संस्थाभरातील व्यक्तींना मैफिलीत काम करण्यास प्रवृत्त करते एक योग्य डिझाइन केलेले व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली निर्णय घेण्याच्या प्रक्रियेस मदत करते आणि संयोजन करते मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम म्हणजे जर ती खूप चांगली MCS असेल तर ती अंमलबजावणीची उद्दीष्टे स्वतः ठरवतानाच इतर लक्ष्ये निश्चित करण्यात आमची मदत करते आणि मग अंमलबजावणी म्हणजे काय आणि काय नियंत्रित करावे हे लक्ष्य मोजण्यासाठी काय करावे असे म्हणा की कोणत्याही प्रकारचा राग उद्भवत आहे आणि संपूर्ण संस्थाभरातील व्यक्तींना मैफिलीत काम करण्यास प्रवृत्त करते ही प्रेरणा देखील सतत प्रक्रिया आहे आपण आपली उद्दीष्टे साध्य केली तर आपण प्रवृत्त राहू आपले लक्ष केंद्रित राहिल आपण प्रोत्साहित होऊ आपले लक्ष्य साध्य केले तर लोक देखील उत्तेजित होतात म्हणूनच जेव्हा आपण लक्ष्य निर्धारित केले असते तेव्हाच अंमलबजावणीच्या सर्वोत्तम मार्गासाठी जातात आणि नंतर आपण कामगिरीचे मोजमाप करीत आहात आणि आपण शोधत आहात आपण शोधत आहात की आपली कार्यक्षमता अधिक चांगली आहे किंवा आपल्या इच्छित स्तरापर्यंत आहे आणि जे काही करण्याची आमची इच्छा आहे आपण ते केले अशा गंभीर प्रक्रिया आता यासारख्या आहेत एक गंभीर प्रक्रिया ही संबंधित क्रियाकलापांची मालिका आहे जी संस्था लक्ष्यांच्या कृतीवर थेट परिणाम करते ही एक साखळी आहे येथे दिलेली रचना अशी आहे की आपणास हे ब्लॉक्स दिले आहेत तर एक ब्लॉक आहे दुसरा ब्लॉक आहे तिसरा ब्लॉक आहे चौथा ब्लॉक आहे पाचवा ब्लॉक आहे उदाहरणार्थ हा तिसरा ब्लॉक येथे एक गंभीर घटक आहे आता आपल्याकडे असल्यास कच्चा माल आपल्याकडे श्रम आहे आपल्याकडे उत्पादन प्रक्रिया आहे आणि बाजारात वितरण करण्याचा मार्ग आपल्याकडे आहे असे म्हणतात परंतु जर 24 तास किंवा किमान 20 तास दिवसापर्यंत वीज उपलब्ध नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपले संपूर्ण उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होते तर आपण ओळखण्याची गंभीर प्रक्रिया कोणती आहे या प्रक्रियेत आपल्याला कुठलीही अडचण येत नाही ओव्हरहेडस् पॉवर टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि नंतर शेवटी उत्पादनास उत्पादनस्थानापासून उपभोगासंदर्भात सर्व वाणिज्य संबंधित उपक्रम राबवून आम्ही सर्व काही सुरळीत आणि निशाणापूर्वी सुनिश्चित केले आहे म्हणजेच इच्छित उद्दीष्टे कोणतीही असली कारण आपल्यात शक्ती असणे सक्षम नसल्यास आपणास असे वाटले आहे की आपण दररोज १००० युनिट्स तयार कराल पण दिवसा २० तास वीज उपलब्ध झाल्यास ते शक्य होईल जर वीज उपलब्ध नसेल आणि आम्हीही विजेसाठी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर काय होईल आपले लक्ष्य साध्य होणार नाही तर उत्पादन घटकांची 1000 युनिट साध्य करणे हे येथे महत्वपूर्ण घटक आहे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आपल्याला खात्री करुन घ्यावी लागेल की सर्व घटक निविदे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि आपण त्या गोष्टी घटकांना बरोबर ठेवण्यास सक्षम आहोत म्हणूनच आपण या गंभीर प्रक्रियेत काय शक्य अडथळे ठरणार आहे हे आधीपासूनच ओळखणे किंवा कल्पना करणे सक्षम नसल्यास मला वाटते की इच्छित उद्दीष्टे साध्य करता येणार नाहीत तर आपण हे निश्चित केले पाहिजे की आपण काय नियोजन करीत आहोत ते कसे कार्यान्वित करावे आणि नियोजन अंमलबजावणीच्या प्रक्रियेचे मूल्यांकन कसे करावे आणि शेवटी काय घडले याची खात्री करुन घ्या त्यास नियंत्रण म्हणतात मुख्य यश घटक गंभीर घटकांव्यतिरिक्त असे काही घटक आहेत ज्यांना गंभीर यशाचे घटक म्हटले जाते संघटनेच्या उद्दीष्टांकडे लक्ष देण्यासाठी चांगल्या यशस्वीरित्या केले जाणारे महत्त्वाचे कार्य घटक आहेत एक एक करून सर्व ऑपरेशन्स करत आहेत मुख्य यश घटक गंभीर घटक म्हणजे काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी खूप महत्वाचं खूप तर्कसंगत खूप उपयुक्त आणि जर ते उपलब्ध नसेल तर तुमची प्रक्रिया प्रभावित होईल आणि सर्व यशस्वी घटक आपणास याची खात्री करून घेत आहेत की सर्व गंभीर घटक ठिकाणी आहेत योग्य अनुक्रम आहे आणि प्रक्रिया म्हणा पूर्वनिर्धारित परिभाषित केले आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करणार नाही तर याचा अर्थ मुख्य कृती की यशस्वी यशाचे घटक देखील आपल्याला माहित आहेत आणि आपण ज्या सर्व अडथळ्यांना काढून टाकणार आहोत त्या आपल्याला आगाऊ माहित आहेत आपण त्या दूर करण्याच्या स्थितीत आहोत तर ही चूक महत्त्वपूर्ण कारक यशस्वी यशाचे घटक सोडून काही वेगळी आहे यशाच्या महत्त्वाच्या घटकांची ओळख पटवणे हे आणखी एक महत्त्वाचे कार्य आहे आता आम्ही जबाबदारी लेखाची अतिशय महत्वाची संकल्पना अतिशय रंजक आणि महत्वाची संकल्पना घेऊन आलो आहोत जबाबदारी अकाउंटिंग हे एक तंत्र आहे जे एक नवीन तंत्र आहे नवीन तंत्र आहे जे ओळखले गेले आहे जे प्रभावी MCS व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची अंमलबजावणी आणि सुनिश्चित करण्यासाठी ओळखले गेले आहे वेगवेगळी तंत्रे आहेत आता पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीच्या वेगवेगळ्या तंत्रांबद्दल सांगणार आहे येथे आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे सर्वात पहिले आणि सर्वात महत्वाचे तंत्र म्हणजे जबाबदारी केंद्रे जबाबदारी केंद्र म्हणजे संपूर्ण फर्म वेगवेगळ्या जबाबदार्या केंद्रांमध्ये विभागली गेली आहे म्हणजे ही शीर्षस्थानी असलेली संस्था आहे आणि नंतर आपल्याकडे येथे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या केंद्रे आहेत आणि नंतर या केंद्रांमध्ये आपल्याकडे पुढील सबसेन्टर आहेत आणि आपल्याकडे हे सबसेन्टर्स योग्य आहेत तर संपूर्ण फर्म विभाग आणि उपखंडांमध्ये विभागले जाईल आपणास टर्मचे लक्ष्य प्राप्त करायचे असल्यास आपण हे लक्ष्य प्राप्त करणे आवश्यक आहेआणि एकदा सर्व उद्दिष्टे पूर्ण झाल्यावर संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता होईल तर आपण काय करतो आपण संपूर्ण कंपनीला वेगवेगळ्या युनिट्स आणि सब्युनिट्समध्ये विभागतो आणि नंतर आपण काही लोकांना त्या युनिट्ससाठी जबाबदार ठरवतो म्हणजे त्यांना इंचार्ज केले गेले आहेत त्यांना चार्ज म्हणून ठेवले जाते त्या युनिटचे किंवा सबनिटचे आणि सांगत रहा की ते सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स युनिट किंवा संस्थेचे सब्यूनिट आहे सर्व इनपुट आऊटपुट संबंधित म्हणते की त्यांना सहाय्य दिले जाते आणि नंतर आम्ही सर्व जबाबदारी केंद्रांच्या कार्यक्षमतेचे वैयक्तिकरित्या सर्व जबाबदार्या केंद्रांचे वैयक्तिकरित्या मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो म्हणून जेव्हा आपण येथे जबाबदाऱ्या केंद्राविषयी बोलतो तेव्हा आपली वेगवेगळी केंद्रे असतात आणि त्या वेगवेगळ्या केंद्रामध्ये साहित्य खरेदी करणे नंतर उत्पादन प्रक्रिया नंतर वितरण प्रक्रिया आहे मग आपल्याकडे गुंतवणूक केंद्रे आहेत नवीन बाजारपेठेत प्रवेश करणे किंवा संस्थेची एकूण उत्पादन क्षमता वाढविणे किंवा संस्थेची दीर्घावधी टिकून राहणे याची आपल्याला खात्री करुन देणारी अन्य क्रियाकलाप समर्थक क्रियाकलाप करणे यासाठी आम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल म्हणून त्यांना गुंतवणूक केंद्रे म्हणतात आणि तिसरे केंद्र नफा केंद्र म्हणून ओळखले जातात म्हणून नफा केंद्रांमध्ये जेव्हा आपण नफा केंद्रांविषयी बोलतो तेव्हा नफा केंद्रात आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो की केवळ एक इनपुट सेंटर कोठे असू शकते कच्चा माल आपण नफा येण्याची अपेक्षा करू शकत नाही परंतु विक्री विभाग एक नफा केंद्र आहे जरी कधीकधी जाहिरात विभाग हे एक नफा केंद्र आहे की जर आपण जाहिरातीवर इतका खर्च केला तर विक्रीवर किती परिणाम होईल आणि विक्रीवरील अंतिम आउटपुटवर किती परिणाम होतो तर हे सर्व अगदी स्पष्ट असले पाहिजे भिन्न केंद्रे तयार केली जातात आणि नंतर जेव्हा आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे उदाहरणार्थ जेव्हा आपण भिन्न केंद्रे तयार करीत असाल आणि संपूर्ण संस्था विभागली जाईल युनिट्स बरोबर आपण येथून प्रारंभ करीत आहोत आणि येथे संपत आहोत एक जबाबदारी केंद्र दुसरे जबाबदारी केंद्र तिसरे जबाबदारीचे केंद्र चौथे उत्तरदायित्व केंद्र आणि हे शेवटचे ते ठाम हक्क आहे ही येथे फर्म आहे तर काय होते की आपल्याला येथून प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि या टप्प्यापर्यंत पोहोचले पाहिजे उदाहरणार्थआपल्याला 1000 युनिट्सचे उत्पादन हवे आहे आणि ते बाजारात विकायचे आहे आणि ते साध्य झाले नाही आपण बाजारात केवळ तयार केलेल्या 800 युनिट्सची विक्री करू शकलो आहोत म्हणजे 200 युनिट्सची कमतरता आहे आणि त्या 200 युनिट्समध्ये आम्ही लक्ष्यित उत्पादन आणि विक्री का करू शकलो नाही आणि का करू शकत नाही आम्हाला आता कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल आणि या भिन्न जबाबदाऱ्या योग्य आहेत भिन्न जबाबदाऱ्या केंद्रे जिथे समस्या आली आहे इच्छित पद्धतीने कोणी योगदान दिले नाही कोठे समस्या उद्भवली आहे आपल्याला ते शोधून समस्येचे निराकरण करावे लागेल जर आपण सक्षम आहोत आणि आपण संपूर्ण कंपनीला वेगवेगळ्या जबाबदार्या केंद्रांमध्ये विभागले नसेल आणि जर कालावधी संपल्यानंतर कामगिरी लक्षणीय नसेल तर कोण काळजीचे कारण आहे याची खात्री कशी करावी कोण आहे समस्येचे कारण आणि कोणास जबाबदार धरायचे आहे तर याचा अर्थ असा आहे की हे यशाचे भिन्न घटक आहेत हे शोधून काढावे लागतील हे भिन्न यशस्वी यशाचे घटक आहेत या कामगिरीमध्ये प्रत्येक घटकाची भूमिका असते आणि जेव्हा कामगिरी उत्कृष्ट मार्कांवर येते तेव्हा प्रत्येकाने योगदान दिले आहे आणि आपण लक्ष्य गाठू शकलो आहोत पण जेव्हा कामगिरी बाजारपेठेपर्यंत अवलंबून नसते तेव्हा ती उंचावर नसते आणि आपल्याला हे शोधून काढायचे आहे की ज्याने योगदान दिले नाही डिफॉल्ट केले ज्याने कमी दिले त्या सर्वांनी हे का केले जर हे फर्म वेगवेगळ्या युनिट्स आणि सब्यूनिट्स विभाग आणि उपविभागांमध्ये विभागले गेले आहे ज्यास उत्तरदायित्व केंद्रे भिन्न जबाबदारी केंद्र म्हणून संबोधले जाते तर हे कार्यक्षमतेच्या अपेक्षेपेक्षा कमी कसे केले गेले आणि कसे ते शोधू शकतो सुधारले जाऊ शकते उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू शकतो की पूर्वीचे काही दिवस आमच्याकडे काही संस्था आहेत ज्यांना विद्युत मंडळे म्हणतात जे आपल्याला वीजपुरवठा करतात अशा वीज मंडळाचा पुरवठा केला जात आहे तर आजही आणि अलीकडील काळापर्यंत बहुतेक राज्य विद्युत मंडळे तोट्यात होती त्यांच्यापैकी बहुतेक म्हणजे जे काही इनपुट करीत आहेत ते करीत असलेल्या गुंतवणूकीने वीज निर्मितीसाठी सांगितले आहे की बरीच कमाई बाजारातून होत नाही तर त्यावेळी तिथे काय होते हे असे बोर्ड होते ते याप्रकारे आपली कामगिरी सुरू करत होते आणि या शेवटपर्यंत या दरम्यान कोणतीही जबाबदारी मध्यभागी नव्हती आणि जेव्हा आपण उदाहरणार्थ येथे गुंतवणूक केली असेल तर सांगा की आम्ही या सुरूवातीस 100000 युनिट पॉवर हक्क तयार केले आणि शेवटी जेव्हा आम्ही हे घेतले तेव्हा केवळ 60000 युनिट बाजारात पोहोचली तर याचा अर्थ काय होईल आपला महसूल केवळ 60000 युनिट्सच्या समान परत येईल आणि उर्वरित 40000 युनिट्ससाठी मिळणारा हा महसूल कुठेतरी हरवतो आणि जेव्हा आपल्या जवळपास अर्ध्या उत्पन्नाचा बाजारात कुठेतरी तोटा होतो तेव्हा आपण समजू शकता की त्या संस्थेचे भविष्य काय आहे त्या संस्थेचे आर्थिक आरोग्य काय असू शकते याचा अर्थ जेव्हा बाजारात परिस्थिती बिकट होत गेली तेव्हा सरकारने विचार केला की आता या मंडळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल आणि याचा अर्थ कधीकधी एकतर त्यांचे खाजगीकरण करावे लागेल किंवा एखादा तोडगा काढावा लागेल म्हणून अशा परिस्थितीत सरकारला निधीची आवश्यकता होती कारण तेथे इच्छित रकमेची उपलब्धता नव्हती म्हणून त्यांनी ADB एशियन डेव्हलपमेंट बँकेला विनंती केली की आम्हाला हा निधी द्या योग्य आणि जेव्हा ADB ने या संपूर्ण पॉवर बोर्डाच्या संरचनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांना गंभीर त्रुटी सापडल्या त्यांना आढळले कीआपण 100000 युनिट तयार करीत आहात आपण शेवटी 60000 युनिट्स बाजारात आणत आहात जेणेकरुन आम्ही 40000 युनिट्स मार्केटमध्ये हरवले आहेत आपण ते का शोधू शकत नाही जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण या मंडळांची स्थिती सुधारण्यास सक्षम नाही तर ते म्हणाले की होय आम्ही या मंडळांना निधी देण्यास तयार आहोत आणि त्यांना निधी दिला आहे परंतु आम्हाला या संस्थांमध्ये योग्य जबाबदारी लेखा प्रणाली तयार करावी लागेल मग त्यांनी काय केले त्यानंतर ते सेट करतात की आपण विभाजित करा आणि तयार करा आणि हे पॉवर बोर्ड पुन्हा तयार करा किंवा कंपन्यांना तीन केंद्रांमध्ये पुनर्जीवित करा एक पिढी आहे ही येथे आहे पिढी आहे नंतर येथे प्रसारण आहे आणि नंतर येथे वितरण आहे जनरेशन सार्वजनिक कंपनी खासगी कंपनी कुणीही करु शकते मग ते ट्रान्समिशन कंपनीला द्यावे लागेल आणि त्यानंतर ट्रान्समिशन कंपनीने ते वितरण कंपनीला द्यावे लागेल आणि वितरण प्रक्रियेचे सामान्यत खाजगीकरण केले पाहिजे जेणेकरून जे काही वीज त्यांच्याकडे जात आहे ते लोक योग्य रीतीने त्याचा वापर करीत आहेत आणि पैसे देतात संकलन प्रणाली मोठी आहे वितरण प्रणाली खासगी क्षेत्राकडे आहे जी अधिक प्रभावी होईल तर आपणास हे दिसून येईल की बहुतेक राज्यांत आता वितरण भाग डिस्कॉम्स वितरण कंपन्यांकडे आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत प्रसारण ही सरकारी कंपन्यांमार्फत असते आणि पिढी ही सरकारी कंपन्यांद्वारेही खासगी उद्योजकांकडूनही होऊ शकते जेव्हा ते वीज तयार करतात तेव्हा त्यांना ते सरकारी मंडळाला विकावे लागेल आणि बोर्ड प्रसारित करेल आणि मग आम्ही ते वितरण कंपन्यांना देऊ उदाहरणार्थ जर आज या प्रणालीमध्ये 40000 युनिट्सचे नुकसान झाले आहे तर काय होईल आम्ही सहजपणे शोधण्यास सक्षम आहोत आम्ही बरोबर 100000 युनिट्स व्युत्पन्न केल्या आहेत आणि मानक ट्रान्समिशन लॉप्स लक्षात घेतल्यास आपण 95000 युनिट्स पर्यंत पोचले पाहिजे प्रसारण स्तरावर 95000 युनिट्स पोहोचली आहेत आणि यानंतर सर्वसाधारण वितरणाचे प्रमाणित नुकसानांचे मूल्य महसूल युनिट्सचे संग्रहित केले गेले असावेत जर ही उद्दीष्टे दंड साध्य केली गेली असतील तर प्रत्येकजण आपले कार्य करीत असेल परंतु उदाहरणार्थ ही पिढी 100000 युनिट्ससाठी आहे याचा अर्थ पिढी जबाबदारी केंद्र आपले कार्य प्रामाणिकपणे करीत आहे परंतु प्रसारण पर्यंत नाही 95000 युनिट्स पोहोचल्या नाहीत केवळ 90000 युनिट्स पोहोचली आहेत याचा अर्थ असा की 5000 युनिट्स कुठे गमावली आहेत ते पिढ्यापासून ट्रान्समिशनकडे कुठेतरी आहे आणि त्यानंतर ते जर 90 नाही तर ते 80000 युनिट्स आहे तर मग 80000 युनिट्ससाठी महसूल का गोळा केला गेला 10000 युनिट्स कुठे गेली आहेत याचा अर्थ असा आहे की जेव्हा संपूर्ण पॉवर बोर्डाचे विभाग सबक्शन युनिट्स आणि उप विभाग आणि विविध जबाबदाऱ्या केंद्रांमध्ये विभाजित केल्या जातात आणि ते तयार केले जातात तेव्हा ते खूप उपयुक्त आणि सोपे आणि त्या युनिट आणि सब्युनिट्सचे कार्यप्रदर्शन नियंत्रित करणे आणि मनोरंजक आहे संपूर्ण टणक पुढील जबाबदारी या लेखावर काम करणे आणि व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची खात्री करण्यासाठी काही इतर तंत्रे मी पुढील वर्गात आपल्याशी चर्चा करीन खूप खूप धन्यवाद